आज आपण प्रशिक्षणामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका याविषयी चर्चा करणार आहोत काळाबरोबर प्रशिक्षणाचे मार्गसुद्धा बदलत आहेत मला आठवतं प्रोफेसर श्री रांगणेकर जेव्हा त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम चालू केले आणि त्यावेळेस त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑडिओ आणि व्हिडीओ बनवलेले त्यावेळेस ते प्रशिक्षणामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरासाठी ओळखले जायचे काळाबरोबर प्रशिक्षणामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका बदलत गेली आता इथे आपण एक चित्र पाहू शकतो आणि या चित्रांमध्ये आपल्याला असे आढळून येते की तिथे एक डॉक्टर आहे आणि ती महिला डॉक्टर रुग्णाचे चित्र आणि त्याचे रिपोर्ट एका दुसऱ्या डॉक्टरला दाखवत आहे जे खूप दूर बसलेले आहेत याचा अर्थ म्हणजे आपण सुद्धा नेहमी वाचन ठेवायला हवे की आज काल कनिष्ठ डॉक्टरांसाठी असे प्रशिक्षण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे सर्व अगदी सहज शक्य आहे यामध्ये दृक साधने वापरली जाऊ शकतात अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाऊ शकते ते तर कशाप्रकारे आपण प्रशिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाऊ शकतो हे पाहण्याचा प्रयत्न करूया तर जसे की मी नमूद केल्याप्रमाणे शिक्षण आणि प्रशिक्षणातील बदल औद्योगिक जगता बरोबर शाळेमध्ये माध्यमिक शाळा महाविद्यालय विद्यापीठे अशा प्रकारचे विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रम राबवू शकतात हा एनपीटीईएल कार्यक्रम निश्चितपणे हे एक उदाहरण आहे अशाप्रकारे आपण प्रशिक्षणामध्ये तंत्रज्ञान वापरत असतो मग असं नवीन तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाशी निगडीत असलेला खर्च कमी करू शकते आता प्रत्येक वेळी संस्थेसाठी कामगारांना वेळ देणे शक्य होत नसते आणि जर कर्मचाऱ्यांना जाता येत नसते तर एका बाजूला कामाच्या ठिकाणी अशा प्रशिक्षणाची गरज पण असते परंतु दुसऱ्या बाजूला प्रशिक्षणाचा खर्च कमी करायचा असतो आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण हे पाहत असतो की असे तंत्रज्ञान खूप मदतीचे होते या तंत्रज्ञानाच्या सायने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण बहाल केली जाऊ शकते दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे त्यांच्या कामाच्या वेळा नुसार अगदी लवचिकपणे कधी ही घेता येऊ शकते तर ते असे शिक्षण ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या वेळेनुसार घेऊ शकतात सुट्ट्यांमध्ये काही मध्यंतर असेल तर त्यावेळेस त्यांच्या घरातून यामुळे त्यांची उत्पादकतेची वेळ वाढते त्याचबरोबर खर्चही कमी होतो शिकण्याच्या वातावरणाची आणि प्रशिक्षकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जर ते प्रत्यक्षात सुद्धा असे प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असतात त्यावेळेस अशा प्रकारची तांत्रिक संसाधने वापरू शकतात याविषयी पुढे मी चर्चा करेनच आणि नंतर ते शिकण्याची वातावरण निर्मिती वर्गखोल्या मध्ये सुद्धा करू शकतात आणि या सर्वांचे औद्योगिक जगतामध्ये संदर्भ घेतले जातात संस्थेला त्यांचे व्यवसायिक ध्येय गाठण्यासाठी हे मार्गदर्शक ठरतात तर म्हणून आपल्याला असे दिसून येते की प्रशिक्षणाची कार्यक्षमता वाढवणे ही एक बाजू आणि त्याच वेळेस खर्च कमी करणे ही दुसरी बाजू अशाप्रकारे आपण व्यवसायाची ध्येय गाठू शकतो तंत्रज्ञानाने आपण एक प्रशिक्षण भौगोलिक दृष्ट्या या ठिकाणी पोहोचू शकतो अगदी जगाच्या पाठीवर ती सुद्धा ही गोष्ट खूप साधारण झाले आहे आणि प्रसिद्ध सुद्धा काही वेळेस याचं प्रत्यक्ष प्रसारण केलं जाऊ शकतं तर काही वेळेस याच्या रेकॉर्डिंग सुद्धा वापरल्या जाऊ शकतात आणि म्हणून आपल्याला असे आढळून येते की दुसरे उदाहरण म्हणजे युट्युब जिथे लोक प्रशिक्षण घेण्यासाठी खूप समरस झालेले आहेत यांमध्ये विविध कार्यक्रमाचे प्रशिक्षण घेतले जाते जसे की सॉफ्टवेअरचे खूप विद्यार्थी त्यांची विश्लेषणात्मक संसाधने इथे शिकत असतात इथे एक्झिक्युटिव्ह सुद्धा शिकत असतात यामध्ये व्यवस्थापकीय कार्यक्षमतेसाठी आणि चांगल्या परिणामांसाठी खूप सारे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत ते घरातून काम करू शकतात या मध्ये मोबाईल तंत्रज्ञान हे अजून एक उदाहरण बनेल आणि वैयक्तिक संगणकाचा वापर करून सुद्धा असे विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे शक्य आहे दुसऱ्या मॉडेल्समध्ये मी मूल्यांकनाच्या गरजा या विषयी चर्चा केली यामध्ये तंत्रज्ञान सुद्धा खूप खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते या मूल्यांकनाच्या गरजे मध्ये जेव्हा हे मूल्यांकन करण्याची गरज असते तेव्हा ते तंत्रज्ञानाच्या मदतीने केले जाऊ शकते उदाहरणार्थ विविध अहवाल घेतले जाऊ शकतात ई मेलच्या माध्यमातून माहिती घेतली जाऊ शकते यामधून कामगिरीचे मूल्यांकन आणि कामगिरीचे अवलोकन केले जाऊ शकते किंवा कार्यक्षमतेचे अप्रेजल आणि यासाठी लागणारे विविध अहवाल ई मेलच्या माध्यमातून घेतले जात आहेत अशा अहवालावर वरून ते मूल्यांकनाची गरज काढू शकतात आणि विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रमाची संरचना केली जाऊ शकते साधे उदाहरण म्हणजे मी इथे पावर पॉइंट वापरतोय या पावर पॉइंट च्या मदतीने सुद्धा आपण एखाद्या कार्यक्रमाची संरचना करू शकतो आपण एक्सेल शीटचा वापर करून सांख्यिकी आणि विश्लेषणात्मक कौशल्य वापरू शकतो आपण विविध वर्ड फाइल्स सुद्धा वापरू शकतो पीडीएफ फाईल सुद्धा अशाप्रकारे भिन्न प्रकारच्या फाइल्स वापरून भिन्न प्रकारचे व्हिडिओज वापरून कार्यक्रमाची संरचना करणे शक्य आहे आणि यामधून ज्ञानाचे स्थानांतर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे सहज करू शकतो मग यामध्ये किती अंतर असेल तरी चालेल अशाप्रकारे आपण प्रशिक्षण कार्यक्रम राबवू शकतो आता आपण मूल्यांकन विषयी बोलूया म्हणजेच प्रशिक्षणाची संरचना आणि अशी विशिष्ट प्रशिक्षणाची संरचना तंत्रज्ञानाच्या मदतीने असेल तर कमी वेळ बोलणे आणि जास्तीत जास्त त्याचा प्रसार करणे हे प्रसारण अगदी चांगल्या प्रकारे करणे तंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य आहे आपण चित्र तयार करू शकतो ग्राफ टेबल आणि त्यातून खूप माहिती परावर्तित होते यामधून शिकण्याचे वातावरण निर्मिती होते म्हणून ते खूप महत्त्वाचं आहे की महत्त्वाचे घटक म्हणजे प्रशिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे पुढील दशकांमध्ये शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप वाढणे हे अपेक्षित आहे आता तुम्ही पहात असाल हे काही पूर्ण अवस्था नाही उदाहरणार्थ सध्या आर्किटेक्चर मध्ये एखादी नवीन गाडी संशोधित केली असेल तर अशा नवीन मोटर गाडी साठी तिची चाके रोबोट च्या साह्याने काम करीत असतील यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाईल याचा परिणाम म्हणजे अशी कार डोंगरावरती सुद्धा जाऊ शकेल तर म्हणून ड्रायव्हिंग कौशल्य असतील तर अशा विशिष्ट कार यामध्ये तंत्रज्ञान वापरून अशा स्वयंचलित कार अंतराळात सुद्धा चालू शकतील अंतराळात सुद्धा दळणवळण चालेल आता अशा प्रकारचे अतिशय उच्च प्रकारचे हे जर असेल तर निश्चितपणे यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होईल आणि ते खूप खूप महत्त्वाचे असेल उदाहरणार्थ जेव्हा आपण कृत्रिम बुद्धिमत्ता मधील रोबोटिक्स याविषयी बोलत असतो यावेळेस अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रम बनत असतात आणि पुढील दशकांमध्ये वरचेवर अशा प्रकारचे साधने आणि तंत्रांमध्ये शिक्षण कार्यक्रमाच्या वापरासाठी सुधारणा होत जातील तंत्रज्ञानाचा खर्च कमी होत आहे कंपनीने या खर्चाची तीव्रता जाणून घेतली आहे आहे आता हे सुद्धा खूप खूप महत्वाचा आहे की हे फक्त एका विशिष्ट आर्थिक वर्षासाठी नसून असा खर्च कमी होईल परंतु एका वर्षांमध्ये नसून हा खर्च भविष्यामध्ये अशा प्रकारचे खर्च कमी होतील अशा प्रशिक्षणाचे खर्च कमी होतील यासाठी डेक्सटॉप वैयक्तिक संगणक यांचा समावेश ऑफिसमध्ये होईल तेव्हा आणि म्हणून अशा प्रकारांमध्ये सानुकूलित प्रशिक्षण गरजेचे असते ही पुढे जाऊन आहे वाढणार आहे आणि याचा परिणाम म्हणून असे प्रशिक्षण खूप सोयीस्कर खूप कार्यक्षम खूप परवडणारे बनेल तर तंत्रज्ञान हे प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी खूप खूप मोठा आधार ठरत आहे तर दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करणे फक्त एवढेच महत्त्वाचे नसून ही फक्त एक बाजू आहे उदाहरणार्थ यामध्ये रेकॉर्डिंग आहेत परंतु अशा कार्यक्रमा सारखे की ज्या मध्ये अशा विशिष्ट रेकॉर्डिंग वर प्रत्यक्ष चर्चा असेल शिकणारे इथे शिकतील आणि शिकल्यानंतर तेथे प्रश्न उपस्थित करते असे प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवले जातील जेव्हा आपण व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बद्दल बोलत असतो आपण व्हाट्सअप मधील कॉन्फरन्सिंग बद्दल बोलत असतो आपण एकाच वेळी खूपसार्या प्रशिक्षणार्थींच्या कॉन्फरन्स बद्दल बोलत असतो तेव्हा निश्चितपणे अशाप्रकारचे स्टुडिओज जे खूप आणि खूप मदतीचे ठरतात जेव्हा खूप सारी चर्चा असते तेव्हा शिकणारे प्रथम सत्र ऐकत असतात आणि नंतर ते व त्या बरोबर त्यांच्या असणाऱ्या शंकाचे समाधान करण्यासाठी चर्चा करीत असतात अशा चर्चांमधून ते त्यांचे स्पष्टीकरण करून घेत असतात तर अशा चर्चां या विशिष्ट ठिकाणी खूप खूप साधारण असतात आणि अशा चर्चा साठी तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असते जेणेकरून हे जास्तीत जास्त चर्चा घडवून आणेल आणि हे तुमचे फक्त व्हिडिओ सारखे नसेल यामध्ये तुम्ही वक्त्या बरोबर एकाच वेळी चर्चा करू शकत नाही तरी इथे चर्चा घडवून आणणे सुद्धा शक्य आहे आता जेव्हा आपण तंत्रज्ञान वापरतो तेव्हा आपण मोठा पडदा वापरतो आणि या ठिकाणी तुम्हाला असे आढळून येईल की हे जे मुद्दे आहेत ते खूप स्पष्टपणे दर्शवले जातील आणि मग हे प्रशिक्षण खूप स्पष्टपणे सादर होईल जे कदाचित वर्ग मधल्या प्रशिक्षणामध्ये एवढीच स्पष्टता दिसून येणार नाही आणि म्हणून अशा प्रकारांमध्ये अगदी थोड्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त शिकवण मिळते म्हणूनच तंत्रज्ञानाचा वापर करणे हे जास्तीत जास्त कार्यक्षम ठरत आहे याच बरोबर व्यक्तीला एकदा बघितल्यावर खूप स्पष्ट समजेलच असे नाही इथे तो एखादा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहू शकतो किंवा असा विशिष्ट तंत्रज्ञानाचा स्त्रोत रिपीट करू शकतो अशा पुनरावृत्ती मधून तो जास्तीत जास्त शिकेल जास्तीत जास्त विषयांचा वापर करेल अशा मुद्द्यांची पुनरावृत्ती करेल सराव करेल आणि मधून मधून थांबून तो प्रश्न उपस्थित करू शकेल आणि यामधून तो सखोल समजून घेऊ शकेल सर म्हणून इथे घडणारे असे रिविजन किंवा सराव एखाद्या प्रशिक्षणामध्ये असेल तर उत्तम ठरेल वर्गातील प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण असते तिथे रिविजन सुद्धा शक्य असते परंतु यासाठी खूप वेळ जातो खर्चही खूप होतो आणि एवढे करू नये तिकडे काही शंका सुद्धा असू शकतात म्हणून अशावेळी त्याच्या मुद्द्यांचे रिविजन तंत्रज्ञानाचा वापर करून खूप खूप शक्य आहे आता शिक्षणाचे व्यवस्थापन करणे यामध्ये शिकणारे कसे शिकत असतील बरं तर आपल्याला शिक्षणाचा सामाजिक कॉग्निटिव्ह सिद्धांत माहित आहे म्हणून तसेच सामाजिक सिद्धांताच्या मदतीने शिकणारे शिकत असतात तरी इथे शिकणारा त्याचे त्याचे शिक्षण व्यवस्थित साधू शकेल उदाहरणार्थ सुयोग्य वेळ तो खूप सार्या स्त्रोतांमध्ये असू शकतो आपल्याला माहितीच आहे अशा स्त्रोतांमध्ये मनुष्यबळ येते तर अशा मनुष्यबळाच्या मदतीने कामे होत असतात पण तू जेव्हा अशी मनुष्यबळ नसते तेव्हा या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो दुसरं म्हणजे यंत्र यंत्रांचा वापर करणे म्हणजेच तंत्रज्ञानाचा वापर करणे यंत्रांच्या वापरासाठी सुद्धा तंत्रज्ञान वापरणे शक्य आहे तिसरी म्हणजे पैसा आर्थिक दृष्ट्या शिकणारे त्यांचे आर्थिक स्त्रोत सांभाळत असतात जसे की ते जास्तीत जास्त परवडणारे असावे आणि नंतर विविध साधने यांचा समावेश होतो जी काही साधने शिकण्यासाठी वापरली जातात काही शैक्षणिक साहित्य असेल उदाहरणार्थ चला अभ्यासाच्या साहित्याचे रिविजन करायचे आहे यासाठी तो अभ्यासाच्या साहित्याच्या सॉफ्ट कॉपी घेऊ शकतो याचा परिणाम म्हणजे तो त्याच्या शैक्षणिक साहित्य व्यवस्थित सांभाळू शकतो तर मनुष्यबळ यंत्रे साहित्य आणि पैसा यांच्या बरोबरच आज काल तुम्ही विविध पद्धती विषय बोलत असतात मी अशाच काही प्रशिक्षणाच्या पद्धतीविषयी चर्चा करेन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये त्या कशा राबवायच्या हे दाखवेल म्हणून अशावेळी अशा प्रकारची संसाधने तंत्रज्ञानाच्या मदतीने संग्रहित करून वापरली जाऊ शकतात आणि म्हणून यासाठी पद्धती वापरल्या जाऊ शकतात आणि शेवटी ही वेळ आहे वेळेच्या व्यवस्थापनाची तर जेव्हा आपण बनवित असतो इथे जेव्हा आपण म्हणतो की व्यवस्थापन करणे मग या व्यवस्थापनामध्ये आपण विविध स्त्रोता विषयी विषयी बोलत असतो अशा स्त्रोतांमध्ये मनुष्यबळ यंत्रे साहित्य पैसा पद्धती आणि वेळ यांचा समावेश होतो तर असेच सहा स्त्रोत तंत्रज्ञानाच्या वापराने सांभाळावे लागतात यामध्ये तंत्रज्ञानाचे कार्य जसे की नियोजन करणे तर व्यवस्थापकीय कार्याचे नियोजन करणे यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका असते वेळापत्रक तयार करणे सत्रांचे नियोजन करणे याचे नियोजन शिकणाऱ्या कडून स्वतः केले जाऊ शकते आणि ते स्वतः राबवू शकतात व्यवस्थापनाची दुसरे कार्य म्हणजे हे राबवणे अशा विशिष्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने यांचे आयोजन करणे हे तो कधी शिकेल त्याला हे कसे शिकायचे आहे त्याला काय शिकायचे आहे आणि त्याला कोठे शिकायचे आहे तरअशा प्रकारच्या आयोजनाचा निर्णय तो करू शकतो नंतर येते नियोजनाचे तंत्र तर म्हणून त्याला योग्य वेळी थांबता आले पाहिजे सराव घेता आला पाहिजे पुनश्च समजून घेता आले पाहिजे नंतर चर्चा घडवून आणता आली पाहिजे आणि त्याला छान असे नियंत्रणाचे तंत्र जमले पाहिजे परंतु यासाठी खूप कार्यक्षमतेसाठी संयोजन गरजेचे असते तर प्रशिक्षण देणे हीसुद्धा एक प्रकारचे प्रशिक्षित कोण्या सारखेच आहे जर कार्यक्षम पद्धतीने संयोजन असेल तर कारण त्याला खूप सारे स्त्रोत सांभाळावे लागतात त्याला संयोजन आणि नियंत्रण आणि शेवटी नेतृत्व आणि आघाडी यासारखे व्यवस्थापकीय कार्ये अवलंबावी लागतात तर होती सर्व व्यवस्थापनाची कार्य जसे की नियोजन आयोजन आघाडी संयोजन आणि नियंत्रण जेव्हा व्यक्ती तंत्रज्ञानाचा वापर करते तेव्हा अशी व्यवस्थापकीय कार्य खूप कार्यक्षम पद्धतीने पार पाडू शकते जर आपण अशा व्यवस्थापकीय कार्याविषयी बोलत असेल तर अशी कार्ये वर्गामध्ये किंवा प्रशिक्षणामध्ये असतात अशावेळी निश्चितपणे नियोजन आणि आयोजन हे स्थिर असतील तर यामध्ये लवचिकता नसेल आणि जर ते लवचिक नसतील तर इथे समरसतेचा प्रश्न उद्भवतो आणि म्हणून म्हणून अशावेळी तंत्रज्ञानाचा वापर करणे अतिशय गरजेचे ठरते यामुळे आपल्याला लवचिकता मिळते समरसता मिळते आणि शेवटी आपली उत्पादकता वाढणार असते तर हे फक्त मोडज संकल्पने मध्ये आहे म्हणजेच जेव्हा आपण कार्यक्षमतेबद्दल बोलत असतो तेव्हा व्यवस्थापकीय कार्यक्षमता ही उत्पादकता समरसता आणि लवचिकता याविषयी बोलत असतात तर म्हणून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण प्रशिक्षणा मध्ये व्यवस्थापकीय कार्यक्षमता वापरू शकतो प्रशिक्षणाचे व्यवस्थापन सुद्धा आपण लवचिकता समरसता आणि उत्पादन का यांच्या मदतीने करू शकतो हे सहज शक्य आहे मी संयोजन किंवा सहयोग हे एक व्यवस्थापकाचे कार्य आहे याविषयी तुम्हाला सांगितले होते तर म्हणून या घटनेमध्ये आपल्याला हा सहयोग साधायला हवा तर सहयोग ही एक प्रकारे परिस्थिती असेल ज्यामध्ये विविध संसाधने असतील मग यामध्ये संस्थेबरोबरचा सहयोग असेल प्रशिक्षणार्थी बरोबरचा सह्योग असेल जोडीदाराबरोबर चा सह्योग असेल आणि अशा विविध भागीदार बरोबरचा असेल बरोबर तर म्हणून अशा घटनेमध्ये असे विशिष्ट सहयोग हे खूप खूप खूप कार्यक्षम असतात जेव्हा आपण प्रशिक्षणाच्या हेतूसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे याविषयी बोलत असतो तेव्हा प्रसारणाची माध्यमे येत असतात तर प्रसाराचे माध्यम यामध्ये शाब्दिक संभाषण असेल किंवा शाब्दिक नसलेले संभाषण असेल आपण शब्दां शिवाय सुद्धा संभाषण करू शकतो अशा शब्दाविना सम भाषणांमध्ये आपण पण अशी हाताची बोटे दाखवतो चित्रे दाखवतो टेबल्स ग्राफ दाखवित असतो मग यामधून जास्तीत जास्त स्पष्टता येत असते हे जास्तीत जास्त संक्षिप्त संक्षिप्तपणे असेल तर संभाषणाचे सगळे सहा सी इथे सम भाषणामध्ये आलेले दिसतील अशा घटनेमध्ये जेव्हा आपण सम भाषणांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करीत असतो तेव्हा हे संभाषण सुद्धा खूप कार्यक्षम झालेली असते आता सहकार्याची भावना हे एक आहे तर म्हणून नैसर्गिक रित्या अशाप्रकारे सहकार्याची भावना असेल तर निश्चितपणे प्रशिक्षणामध्ये आणि प्रशिक्षकांमध्ये सहकार्याची भावना आलेली असेल आणि याचा परिणाम म्हणून एक अशी शिक्षण प्रक्रिया तयार होईल ज्यामध्ये खूप सारे शिकवण्याचे आणि शिकण्याचे प्राधान्यक्रम तयार होतील तर तंत्रज्ञानाचा वापर करण्याची भूमिका खूप खूप महत्त्वाची आहे म्हणजेच जेव्हा आपण तंत्रज्ञानाचा वापर करत असतो तेव्हा अध्यापनामध्ये विविधता दिसून येते तर आता एखाद्या व्यक्तीने एकाच प्रशिक्षणार्थी कडून प्रशिक्षण घेणे गरजेचे नाहीये परंतु इथे त्याला विविध व्हिडिओज उपलब्ध असतील आणि म्हणून त्याला अगदी सहजपणे योग्य ते निवडता येईल म्हणजेच त्याला भरपूर पर्यायांमधून निवड करता येईल म्हणजेच घर बसल्या बसल्या किंवा अगदी कामाचे ठिकाण सुद्धा एखाद्या ठिकाणी बसून त्याला अध्यापनातील विविधता घेता येतील आणि त्याच्या गरजेनुसार त्याचा विभाग तो ओळखू शकतो जे त्याच्या गरजेचे आहे आणि कोणता व्हिडिओ त्याची गरज पूर्ण करेल आणि त्याप्रमाणे तो अशा सामग्रीला प्राधान्य देईल अशाप्रकारे तो जास्तीत जास्त प्राधान्यक्रमाने शिक्षण घेईल आता जेव्हा आपण तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल बोलत असतो तेव्हा आपल्याकडे रचनात्मक आणि सारांश पद्धतीचे मूल्यांकन या विषयी बोलले जाते आणि जेव्हा आपण रचनात्मक आणि सारांश पद्धतीचे मूल्यांकन याविषयी बोलतो तेव्हा खूप खूप महत्वाचे बनते अशाप्रकारे आपण एखादा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रम तयार करीत असतो कारण तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये खूप प्रभावीपणे रचना करावी लागते आणि मार्गदर्शक तत्त्वे द्यावी लागतात दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे आणि रचनेप्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना असेल याच वेळी सारंग पद्धतीचे मूल्यांकन हे सुद्धा महत्वाचे असते आहे म्हणून तुम्ही असा प्रशिक्षण कार्यक्रम कसा राबवला या प्रशिक्षण कार्यक्रमाचे मूल्यांकन कसे होते हे सर्व तंत्रज्ञानाच्या मदतीने केले जाऊ शकते आता प्रशिक्षणार्थींना हे कसे मदतीचे असेल तर हे प्रशिक्षणार्थींना त्यांच्या स्वतःच्या शिक्षणा वरती जास्तीत जास्त नियंत्रण ठेवण्यास मदतीचे ठरते तर ही खूप छान आहे की प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाच्या निवडीचे वरदान ठरत आहे त्यांना भिन्नभिन्न प्रशिक्षक मिळू शकतात त्यांना हवं ते शिकता येऊ शकत आणि म्हणून त्यांना फक्त पर्यायच मिळत नसून त्यांना स्वतःवरती नियंत्रण सुद्धा करता येऊ शकते स्वतःच्या शिक्षणा वरती नियंत्रण मिळवता येईल आणि अशा पद्धतीने कार्यक्षम पद्धतीने शिकता येईल किंवा जर तो कार्यक्षमपणे शिकत नसेल त्याला जे पाहिजे ते मिळत नसेल किंवा त्याला हवे ते घटक त्याला मिळत असतील किंवा नसतीलत्याला योग्य घटक मिळवण्याच्या प्रसंगांमध्ये प्रशिक्षणार्थींना त्यांच्या स्वतःच्या शिक्षणावर ती जास्तीत जास्त नियंत्रण मिळवता येऊ शकते आता अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मार्गदर्शन करू शकतात यामध्ये कमी शिकवले जाईल आता ही सुद्धा एक अध्यापन पद्धती मधील एक मर्यादा असते तर खूप वेळा असे होते की जेव्हा आपण शिकवत असतो ते सगळे आत्मसात करीत असतात बरोबर आणि मग मग असे आत्म ग्रहण आणि समरसता वर्गातील प्रशिक्षणामध्ये कमी असते म्हणून इथे निश्चितपणे तर शिक्षणाची कार्य क्षमता कमी असेल तर अशी प्रशिक्षणाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला इथे असे आढळून येईल की इथे कमी शिकवले जाते आणि उदाहरणे जास्त दिली जातात प्रात्यक्षिके जास्तीत जास्त वापरली जातात तिथले अध्यापन चर्चात्मक स्वरूपाचे असते अशा प्रकारचे कार्यक्रम यामध्ये जी सत्रे आयोजित केली जातात ती जास्तीत जास्त मार्गदर्शन करत असतात आणि प्रशिक्षणार्थींना जास्तीत जास्त व सखोल प्रशिक्षण दिले जाईल इथे आपण ज्ञानाच्या पातळी विषयी बोलूया ज्ञानाचे पाच पातळीमध्ये विभागणी केली जाते आणि ह्या ज्ञानाच्या पातळी म्हणजेच ज्ञान एक ज्ञान दोन ज्ञान 3 ज्ञान चार आणि ज्ञान 5 अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम सानुकूलित स्वरूपाचे असतात जेव्हा हे सोयीस्कर असते आणि हे वेळेची लवचिकता साधत असते आणि म्हणून म्हणून एखाद्या विशिष्ट ज्ञान विशिष्ट आत्म ग्रहण होत असते ते तर निश्चितपणे अशा घटनेमध्ये ज्ञानाची बांधणी करण्यासाठी हे खूप खूप कार्यक्षम ठरत असते कारण अशा प्रशिक्षणाला खूप निवडी असतात आणि प्रशिक्षणार्थी ज्ञानाच्या एका पातळीपासून पाचव्या पातळीपर्यंत शिकू शकतात आणि ते ज्ञान 5 गाठू शकत तर हे होतं अध्यापन प्रक्रियेचा एक भाग या विषयी आणि अशा अध्यापन प्रक्रियेमध्ये ज्ञानाच्या विविध पातळ्या प्रशिक्षणार्थी सहजपणे मिळवू शकतात आता प्रशिक्षणार्थींना खरंच गुंतवून येणारा शिकण्याचा अनुभव हा सुद्धा इथे येतो मुख्यत्वे जे ऑनलाईन प्रोजेक्ट असतात त्यामध्ये तर म्हणून जेव्हा आपण अशा ऑनलाईन प्रोजेक्ट बद्दल बोलत असतो तर हे सर्व फक्त तंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य आहे जर अशा प्रकारचे ऑनलाईन प्रोजेक्ट केले तर किंवा अशा प्रकारचे ग्राहक असतील तर अशा प्रकारची कामगिरी केली तर निश्चितपणे गुंतवण्याचा अनुभव अशा अध्ययनातून मिळेल हा एक वेगळा प्रकार असेल कारण के पूर्ण जगामध्ये पसरलेले असेल कारण आता जागतिक गावाची स्थापना केली जाऊ शकते तर म्हणून तुम्ही कोणत्याही गावाचा आढावा घेऊ शकता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात वरती तुम्ही पोहोचू शकता आणि म्हणून अशावेळी त्यांना खरोखर गुंतवणारे अशी शैक्षणिक अनुभव दिले जावेत आणि हेच अशा विशिष्ट कृतीमधून त्यांचे अध्यापन वृद्धिंगत करेल यामधून जास्तीत जास्त शिकायला मिळेल आणि ते स्वतः कृतीमधून शिकतील तर म्हणून म्हणून तिथे प्रत्यक्ष कृती चे आणि शिक्षणाचे उदाहरण ठरेल तर कर्मचारी गुंतून राहतो आणि आणि कर्मचाऱ्यांची प्रतिबद्धता साधेल मग नंतर हे मुख्यत्वे करून तीन घटकावर ती अवलंबून असेल म्हणजेच जोम आत्म ग्रहण आणि समर्पण म्हणजे त्यांना ऊर्जेची कोणती पातळी असेल ते शिकण्यासाठी वेळ कसा व्यतीत करतील आणि या तंत्रज्ञानाची कशी मदत होईल आता आत्म ग्रहणाची एक क्षमता असते तुझ्यासाठी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्ञानाच्या पातळी उंचावत असतात जर ज्ञानाची पातळी वाढत असेल तर निश्चितपणे आत्म ग्रहणाची सुविधा ही सुद्धा वाढेल आणि जेव्हा आपण उत्पादन ते विषयी बोलत असतोकिंवा वचनबद्धता म्हणा अर्थात हे खूप जास्त पाहिजे खूप उच्च आणि मग कर्मचाऱ्यांची प्रतिबद्धता साधेल आणि याचा परिणाम म्हणजे शिक्षण वरील बाजूस असेल तर अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम कर्मचाऱ्यांची प्रतिबद्धता सुद्धा वाढवू शकतात आता इथे शिक्षक मचान देऊ शकतात त्याचबरोबर सुरक्षेची जाळी देऊ शकतात आणि म्हणून अशा घटनेमध्ये जर एखादा व्यक्ती समजू शकत नसेल तर किंवा चुकीचं समजत असेल तर अशा घटनेमध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम त्यांना आधार आणि मार्गदर्शक ठरत असतात आणि याचा परिणाम म्हणजे ते खूप अवघड होणार नाही हे खूप धोकादायक नसेल त्याऐवजी हे आधार देणार असेल हे जास्तीत जास्त मार्गदर्शन करणार असेल हे सुविधा पुरवणार असेल तर तंत्रज्ञानाची भूमिका सुविधा पुरवणाऱ्या म्हणून आणि कमीतकमी चुकांमधून शिक्षण असेल आणि या प्रक्रियेच्या माध्यमातूनच ते शिकत असतात अशा पद्धतीने ते खूप हुशार बनू शकतात आणि आता प्रशिक्षणार्थी च्या प्रत्येक समूहामध्ये असे काही विद्यार्थी असतात जे धोक्याच्या परिस्थितीत असतात आणि जर ते धोक्याच्या परिस्थितीत असतील तर मग निश्चितपणे आपण त्यांना ओळखले पाहिजे आणि आणि त्यांचा धोका कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु वर्गखोल्या च्या नियोजनामध्ये तिथे वेळ खूप कमी असतो परंतु जेव्हा तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करीत असतात मग हे जास्त चर्चात्मक असते आणि नंतर त्यांच्याकडून आपण मूल्यांकन जमा करून घेऊ शकतो त्यावर चर्चा करू शकतो नंतर त्यांना प्रतिक्रिया देऊ शकतो अशा पद्धतीने हाच धोका असतो तो कमी केला जाऊ शकतो आणि मग जेवण कमी धोका असेल तेवढे जास्तीत जास्त उत्पादकता असेल अगोदर सुद्धा मी नमूद केले आहे की असे सहकार्यातून खूप आधार देणारे प्रशिक्षण बनते अशा प्रकारचे कार्य जेव्हा आपण तंत्रज्ञानाचा वापर करून करत असतो हे जास्तीत जास्त सहकार्याचे ठरत असते आता असे कोणते घटक आहेत जे आपल्याला अशा ई लर्निंग पासून थांब होत असतात पहिला आणि प्रथम घटक म्हणजे खर्च जर तिकडे खर्च येणार असेल तर हे खूप खूप अडचणींचे ठरते यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा परंतु काळाबरोबर मला वैयक्तिकरित्या असे वाटते की आज काल खर्च कमी झालेला आहे कारण तुम्ही गुंतवणूक करून ठेवत असतात परंतु जेव्हा हा त्या गुंतवणुकीवरील परताव्या विषयी आपण बोलत असतो असा परतावा इथे जास्त असेल तर आपल्याला एका गोष्टीची खात्री करायला हवी ती म्हणजे तंत्रज्ञान जे आपण वापरणार आहोत याची दोन तत्त्वे आहेत एक तर तुम्ही तंत्रज्ञान स्वतः बनवा किंवा असे तंत्रज्ञान विकत घ्या आणि हे खूप सार्या घटकावर अवलंबून असते काहीवेळा तंत्रज्ञान स्वतः बनवणे कधी चांगले परंतु काही वेळेस असे तंत्रज्ञान विकत घेणे हे सुद्धा योग्य असते जसे की उदाहरणार्थ अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जेव्हा आपण असे कार्यक्रम तयार करीत असतो यामध्ये विविध खर्च समाविष्ट असतात आणि असा प्रशिक्षण कार्यक्रम विकत घेणे हे खूपच कमी खर्चाची असेल तर म्हणून अशा घटनेमध्ये वक्ता कोण आहे यावर ती अवलंबून असते तो परवडणार आहे का आणि जो काही परवडणारा खर्च आहे त्यानुसार तंत्रज्ञानाचा वापर होईल तुम्ही खर्च कमीत कमी करू शकता पण तुम्हाला तर माहितीच आहे की तंत्रज्ञान हे खर्चिक आहे जर तंत्रज्ञान हेच स्वतः खूप महागडे असेल तर निश्चितपणे ई लर्निंग साठी लागणारे साहित्य साधने सॉफ्टवेअर हार्डवेयर त्या सगळ्या गोष्टी खर्च वाढवतील आणि ते खर्चिक ठरेल मग कर्मचाऱ्यांमध्ये असे ऑनलाईन शिकण्यासाठी प्रेरणांची कमतरता दिसेल तर म्हणून अशावेळी लोक वर्गातील प्रशिक्षण वापरत आहेत आणि लोकांना शिकण्यासाठी वर्गातील प्रशिक्षणाची सवय झालेली आहे आणि मग अशावेळी खूपदा विशेषता मध्यम किंवा वरिष्ठ पातळीचे एक्झिक्यूटिव्ह त्यांच्यासाठी हे जास्त सोयीस्कर वाटत नाही आणि त्यांना जर सोयिस्कर नसेल तर त्यांच्या प्रेरणेची पातळी कमी असेल आणि जर प्रेरणा कमी पातळीवर असेल तर अर्थातच त्याचा अध्यापन प्रक्रिया वरती परिणाम होईल इथे काय पाहिजे काय महत्त्वाचे आहे अतिशय महत्त्वाचं म्हणजे शिकणारे प्रेरित असलेले पाहिजेत जर शिकणारे प्रेरित नसतील तर काही उपयोग नाही तर हीच इच्छाशक्ती असेल बरोबर काही वेळेस तंत्रज्ञान सुद्धा शिकणाऱ्यांना प्रेरित करू शकत नाही कारण शिकणाऱ्यांना अशा तंत्रज्ञानाची सवय नसते साधे उदाहरण म्हणजे खूप सारे वरिष्ठ मंडळी अजून सुद्धा मोबाइल फोन वापरत नाहीत कारण त्यांना मोबाईल वापरण्याचा शिकण्यासाठी फारशी काही प्रेरणा वाटत नाही त्यांना असं वाटतं की अरे हे तंत्रज्ञान अवघड असेल त्यामुळे तंत्रज्ञानाच्या अवघडता पातळीची कल्पना करूनच खूप सारे शिकणारे स्वयंप्रेरित होत नाही आणि याचा परिणाम म्हणजे कर्मचारी शिकणार नाहीत नंतर व्यवस्थापनाची कमतरता तर म्हणून जसे की मी अगोदर नमूद केल्याप्रमाणे बनवा किंवा विकत घ्या परंतु हे तर पैशाचे व्यवस्थापन आहे यामध्ये जर ते विकत घेणे ला प्राधान्य देत नसतील तर तंत्रज्ञान विकत घेणार नसतील तर अशा प्रकारचे व्हिडिओज अशा प्रकारचे संसाधने अशा प्रकारचे स्त्रोत हे वेगवेगळे असतील आणि अशा प्रकारचे तंत्रज्ञान या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी असणे खूप अवघड होईल जल व्यवस्थापन असे तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी इच्छुक नसेल तर मला वाटत नाही अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम होतील म्हणून तर येथे काय महत्त्वाचे आहे महत्त्वाचे म्हणजे व्यवस्थापनाने असे तंत्रज्ञान घेण्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे कर्मचाऱ्यांना इंटरनेटच्या सुविधांची कमतरता असू शकते भारतामध्ये इंटरनेटची सुविधा घेऊ शकतील अशी खूप कमी टक्केवारी आहे नाहीतर अजून सुद्धा आहे आव्हान आहे विशेषता भारतातील गावांमध्ये ग्रामीण भागामध्ये काही दुर्गम भागांमध्ये अशा प्रकारचे सुविधांची कमतरता आहे आणि जर हे उपलब्ध नसेल तर आपल्या ह्या म्हणण्याला तंत्रज्ञानामुळे प्रशिक्षण कार्यक्रमात कार्यक्षमता येते याला काही अर्थ नाही तर आपण भौगोलिक स्थान सुद्धा पाहणे गरजेचे असते आणि आपण तिथे इंटरनेटची संसाधने उपलब्ध आहेत की नाहीत हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे जर इंटरनेट संसाधने उपलब्ध नसतील तर कर्मचारी काही करू शकणार नाहीत गुंतवणुकीवरील परतावा संदर्भात दुर्लक्ष आणि मग खूप वेळा प्रशिक्षणा बद्दल जोरात अशी टीका होते की गुंतवणुकीवरील परतावा दिसत नाही जरी तो माहीत असेल तरी त्याचा पुरावा नसतो मला इथे एक साधे उदाहरण द्यायला आवडेल ते म्हणजे अंतर वैयक्तिक संबंध जेव्हा आपण आंतरवैयक्तिक संबंधाविषयी बोलत असतो मग अशावेळी आपण याचे परिणाम कशी मोजणारा आहोत ही खूप महत्त्वाचं ठरत असतं जर नाते संबंध वाढले तर नाते संबंध सुदृढ असतील तर परंतु इथे हा प्रश्न उद्भवतो की ठरवायचे कसे आणि मग अशावेळी गुंतवणुकीवरील परतावा दाखवण्यासाठी आपल्याकडे हवे तसे पुरावे नसतात आणि मग आपल्याला हे ओळखायला अवघड जाते की खरंच अशा तंत्रज्ञानावरील गुंतवणूक बरोबर आहे की चुकीची नंतर उच्च गुणवत्तेच्या सामग्रीची कमतरता तर काही वेळेस प्रशिक्षणार्थींच्या अपेक्षा अतिउच्च असतात आणि जर आपण तंत्रज्ञानाचा वापर करीत असेल आणि अशा तंत्रज्ञानामध्ये फक्त तंत्रज्ञानाच फरक दाखवेल असे गरजेचे नाही यामध्ये प्रशिक्षकांनी सुद्धा फरक दाखवणे गरजेचे आहे तर म्हणून जर उच्च गुणवत्तेची साधनसामग्री नसेल तर परंतु व्हिडिओ खूप सुंदर आहेत तरीसुद्धा शिक्षण होणार नाही तर आपण सगळ्यांनी हे विसरला नाही पाहिजे की ज्ञान म्हणजेच साधन सामग्री हे कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रमाचा गाभा असतो तर मग कोणती साधनसामुग्री गरजेचे असते संवाद तंत्रज्ञान हे सर्व आधार देणारे घटक आहेत जे प्रशिक्षणाला जास्तीत जास्त कार्यक्षम बनवतात आता पुढचा भाग ज्याविषयी आपण बोलतोय तो म्हणजे तंत्रज्ञान आणि सहयोग डिजिटल सहयोग म्हणजेच तंत्रज्ञानाचा वापर होय तर जेव्हा आपण डिजिटल यूग याविषयी बोलत असतो तर हा आहे तंत्रज्ञानाचा वापर एकत्र काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या क्षमता उंचावणे आणि वाढवणे यासाठी मग यामध्ये त्यांची भौगोलिक परिस्थिती कोणती का असेना आणि असे डिजिटल सहयोग ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक संदेश प्रणाली चा अंतर्भाव असेल खूप काळापूर्वी माझ्याकडे असाच एक आयपी मधील प्रोजेक्ट होता आयपी म्हणजे इंटलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजेच बौद्धिक संपत्ती तयार करणे होय आणि नंतर एका पीएचडी विद्यार्थ्यासाठी मी उत्तराखंडमध्ये एक सर्वेक्षण केले आणि त्या वेळेस त्यांना विचारल्यानंतर सांगितले की तिथे इंटरनेटच्या अडचणी आहेत परंतु संदेश यंत्रणा याला काही अडचणी नाहीत तर म्हणून अशा घटनेमध्ये लघु संदेशाच्या माध्यमातून जसे की कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे आणि बौद्धिक संपत्ती संबंधी प्रशिक्षण कार्यक्रम संशोधक विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला आहे तर मग अशी संदेश प्रणाली विशेषता डोंगररांगांमध्ये खूप खूप प्रसिद्ध ठरलेली आहे तर म्हणून इलेक्ट्रॉनिक संदेश प्रणाली खूप खूप कार्यक्षम होती नंतर इलेक्ट्रॉनिक मीटिंग प्रणाली जेव्हा आपण ई चौपाल या संकल्पनेविषयी बोलत असतो तेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम औद्योगिक जगतामध्ये सुद्धा खूप खूप महत्त्वाचे ठरत आहेत या सर्वांमध्ये समानता म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मीटिंग भरवत असतात विविध देशांमध्ये बसून ते इलेक्ट्रॉनिक मीटिंग प्रणालीच्या माध्यमातून सभांचे आयोजन करत असतात यामध्ये कनिष्ठ सुद्धा वरिष्ठांकडून शिकत असतात आणि ते जोडीदाराशी चर्चा करू शकतात विषयानुसार शिकण्यासाठी ऑनलाइन समुदाय संघटित झालेले आहेत इथे कर्मचारी चर्चासत्रांमध्ये भाग घेऊ शकतात आता असे ऑनलाईन समुदाय आणि त्यांचे मंच सुद्धा खूप खूप प्रसिद्ध आहेत जर असे ऑनलाईन समुदाय तयार केले जातात तर अशा पद्धतीने अध्यापन होते बरोबर ते जास्तीत जास्त परस्पर चर्चासत्रांचे आयोजन करीत असतात अशा प्रकारचे ऑनलाईन समुदाय खूप चर्चात्मक असतात प्रतिक्रिया असतात आणि याची व्याप्ती वाढत आहे याचा परिणाम म्हणजे परस्पर चर्चेचे विभाग तयार होत आहेत आता आपण या प्रशिक्षणाचे सामग्री सर्वांना पोहोचवत असतो आणि याच्या वेब लिंक्स आणि आणि कागदपत्रे अशी ही लिंक प्रणाली आहे अशा प्रकारचे ऑनलाइन समुदायांमध्ये चर्चा घडवून या प्रशिक्षणाचे साहित्य सर्वांसोबत पोचवले जाते आणि म्हणून अशा प्रशिक्षण साहित्य साठी प्रवेश घेणारे विविध विभागांमधून वाढत असतात याच्या वेब लिंक उपलब्ध असतात आणि या वेल्डिंग च्या माध्यमातून सुद्धा शिकणारे शिकू इच्छितात इतर कोणत्याही कागदपत्रे हाताळणी प्रणाली पेक्षा या प्रणाली मध्ये ते खूप जलद पणे आणि सहजपणे घेऊ शकता हे खूप खूप महत्त्वाचे बनत आहे जसे की मी नमूद केले जेव्हा प्राणी शैक्षणिक साहित्याबद्दल बोलत असतो अशी ऑनलाइन शैक्षणिक साहित्य किंवा ई लर्निंग आणि या मधील कागदपत्रे हाताळण्याची प्रणाली ही शिकणे गरजेचे आहे जर ती योग्य पद्धतीने व्यवस्थापित केली तर तंत्रज्ञानाच्या सहयोगाने यामधून आंतरवैयक्तिक चर्चा घडवल्या जाऊ शकतात आणि हे जास्तीत जास्त उत्तम ठरेल जर आपल्याला चांगली कागदपत्रे हाताळणारी प्रणाली असेल तर तंत्रज्ञानाच्या संयोगाने हे अंतर वैयक्तिक चर्चा घडवून आणेल आता इथे चित्र आहे यामध्ये असे दिसते की व्यक्ती हे वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले आहेत आणि प्रशिक्षक त्यांना कशाप्रकारे प्रशिक्षण देतात इथे मला यामध्ये अजून भर घालायला आवडेल ऊन कल्पना करा की तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे कर्मचारी आहेत आणि हे वेगवेगळ्या जागेवरून काम करीत असतात प्रशिक्षक मात्र एका जागेवरून प्रशिक्षण देत आहे किंवा नियंत्रण करीत आहे किंवा सुविधा पुरवित आहे तो खूप साऱ्या व्यक्तीबरोबर खूप सार्या ठिकाणच्या व्यक्तीबरोबर एकाच वेळी संभाषण करीत आहे शेवटी मला एक उदाहरण द्यायला आवडेल ते म्हणजे आयबीएम नवीन तंत्रज्ञान वापरत आहे ज्यामध्ये संयोगाने ऑनलाईन अध्यापनाचे मंच आहेत ज्यामध्ये कर्मचारी त्यांच्या जोडीदाराकडून सुद्धा शिकत असतात आणि काही आभासी संसाधने आहेतजे शिकणाऱ्यांसाठी माहिती पुरवण्याचा मार्ग देतात आणि म्हणून अशा प्रकारचे सहयोग आतील ऑनलाईन अध्यापन खूप खूप प्रसिद्ध ठरत आहे आहे आणि ही आभासी संसाधने साहित्य घेण्यासाठी मार्ग मोकळा करीत असतात यामध्ये तत्काल अपने ऑनलाइन मार्गाने आपल्यासारखेच एका पातळीच्या व्यक्तीकडून शिक्षण मिळू शकते अशा पद्धतीने आयपीएलचे सर्व कामगार शिकत असतात जसे की ते एका बिल्डिंग मध्ये बसून शिकतात आहेत तर म्हणून ते सर्व एका बिल्डिंगमध्ये जरी असतील आणि वेगवेगळ्या मजल्यावर काम करीत असतील तेव्हासुद्धा अशा प्रकारचे सहयोगाचे ऑनलाईन अध्यापन निश्चितपणे जास्तीत जास्त आधार देणारे ठरेल आयबीएम चे कर्मचारी अशा कंपनीच्या आभासी थ्रीडी ऑनलाइन वातावरणामध्येवेगवेगळी निर्मीती करीत असतात यामध्ये संगणक मानवी प्रतिकृती आणि असे आश्चर्यजनक भर घालत असतात म्हणजेच कंपनीचे आभासी थ्रीडी ऑनलाइन शिक्षण जे अवतार तयार करीत असते त्यांच्याकडे भिन्नभिन्न संगणक आहेत जे काम करीत आहे आता यामध्ये आपसामध्ये चर्चा घडवून आणली पाहिजे त्यांच्या संकल्पना एकमेकांबरोबर चर्चा झाल्या पाहिजेत त्यामुळे जिथे मोठी कंपनी असते तिथे अशा मोठ्या कंपनीमध्ये जे काय त्यांचे संभाषण असेल परस्परांमधील चर्चा करतील यावर त्यांचे काम आधारलेले असेल आणि ते त्यांचे काम करतील आणि यातून ते शिकतील जसे की ते एकाच बिल्डिंगमध्ये बसून शिकत आहेत मग भलेही ते ठिकाणी बसलेले असतील आता ऑनलाइन अध्यापनामध्ये सहयोगाचे काही सर्वसामान्य हे मार्ग आहेत आता शेवटी ही अशी ऑनलाइन शिक्षण सहयोगाचे कोणते मार्ग आहेत यामध्ये चाट रूमचा समावेश होतो यामध्ये प्रशिक्षणार्थी चिकण्या बरोबर लिहिण्याच्या किंवा आवाजाच्या माध्यमातून सतत संभाषण करीत असतो अशा अशा चाट रूम्स सुविधा पुरवणाऱ्या कडून नियंत्रित केले जातात नंतर ऑनलाइन कॉन्फरन्सिंग यामध्ये सर्वसाधारणपणे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षका बरोबर ऑनलाईन एकत्र असतात ते प्रतिक्रिया ऐकू शकतात संदेश पाठवू शकतात काही दृश्य साधने दाखवू शकतात एखाद्या प्रोजेक्ट वरती मत मांडू शकतात किंवा एकत्र काम करू शकतात नंतर म्हणजे सामाजिक नेटवर्किंग जे खूप खूप प्रसिद्ध ठरत आहे विशेषता तरुण पिढीमध्ये सुद्धा यामध्ये प्रशिक्षणार्थी त्यांना मिळालेली माहिती त्यांच्या संपर्कात असणाऱ्या इतर प्रशिक्षणार्थी बरोबर त्यांच्या मित्रांबरोबर त्यांच्या कुटुंबाबरोबर त्यांच्या ऑनलाईन समुदायात बरोबर वाटू शकतात यासाठी काही संदेश सेवा उपलब्ध आहेत जसे की माय स्पेस फेसबूक आणि ट्विटर आणि शेवटी मला हे नमूद करायला आवडेल की जे खूप सर्वसाधारणपणे वापरले जातं आणि खूप साधा आहे ते म्हणजे ई मेल तर प्रशिक्षणार्थी कोणत्याही वेळी या माध्यमातून संभाषण करू शकता असे सर्व मिळालेले प्रसारण व्यवस्थित जतन केली जाऊ शकत यासाठी प्रत्येकाकडे इनबॉक्स असतात आणि म्हणून ऑनलाइन शिक्षणातील प्रयोगाचा हा एक खूप खूप प्रचलित मार्ग आहे अशा प्रकारची तंत्र वापरून संस्था जास्तीत जास्त कार्यक्षम पद्धतीने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करू शकतात यामधून अशा प्रशिक्षण कार्यक्रमाची संख्या सुद्धा वाढवली जाऊ शकते यामधून खर्च सुद्धा कमी होऊ शकतो आणि त्याची उत्पादकता सुद्धा वाढली जाऊ शकते तर हे सर्व होतं प्रशिक्षणा मधील तंत्रज्ञानाच्या भूमिकेबद्दल